सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत आपण मटेरियल व्हॅरिएन्सेस एकूण किंमत मोजणे होय मागील वर्गात मी तुम्हाला सांगितले आहे की स्टँडर्ड कॉस्टींग हे २८६ २५ इतके मिळाले हे फेव्हरेबल आहे तर मूल्य मोजणे हा पहिला भाग आहे वास्तविक जीवनात काय होते सर्वप्रथम ते स्टँडर्ड व त्यांनतर सर्व बाबींचा विचार करून त्यांना खरा मार्ग सापडतो तेव्हा तेव्हा फर्म प्रत्यक्ष उत्पादनासाठी जाते आणि ही समिती जी स्टँडर्ड हे वास्तविक उत्पादनाच्या अगदी उलट आहेत तर पहिल्या भागात आपण सर्व मुद्द्यांना लक्षात घेऊन व त्यांना जुळवून घेऊन व्हॅरियन्ससची जो कि फेव्हरेबल होता त्यांनी केला तर हे चांगले आहे परंतु मी पुन्हा तुम्हाला सांगेन व्हॅरियन्स संपवत आहोत तर याचा अर्थ असा कि आता व्हॅरियन्सस २८६ २५ फेव्हरेबल आहे आपली मूळ खर्च प्रमाण खर्चापेक्षा कमी आहे याबद्दल आनंदी असण्याची गरज नाही आपल्याला हे दुसऱ्या प्रकारे पाहावे लागेल कदाचित स्टँडर्डस हे थोडेशे उंचावले असतील हि उत्पादन विभागाची कार्यक्षमता नाही की आपली वास्तविक किंमत आणि वास्तविक कामगिरीमधील अंतर एकतर ते 0 किंवा नगण्य असेल तर ते इथे २८६ २५ फेव्हरेबल आहे आता आपण त्याचे निराकरण केले आणि जर आपण सोडवले तर आपणास येथे आढळेल की मी मागील वर्गात सांगितल्याप्रमाणे खर्च परिणामकता आहेया प्रकारात आपण मटेरियल प्राईझ व्हॅरियन्स मोजले होते जेव्हा आपण मटेरियल प्राईझ व्हॅरियन्स मोजली तेव्हा आपल्याला आढळले की मटेरियल प्राईझ व्हॅरियन्स म्हणजे म्हणजे A आणि B या दोन्ही प्रकारांची बेरीज करणे होय आपल्यला मटेरियल प्राईझ व्हॅरियन्स हे ३७६ २५ फेव्हरेबल आलेले आहे याचा अर्थ असा आहे की प्रति किलो सामग्रीची जी मानक किंमत होती व आपण A व B या दोन्ही इंपुटसाठी किती खर्च केला आपण पुन्हा एकदा उच्च स्टँडर्ड निश्चित केली आहेत परंतु प्रति किलो साहित्य खरेदी करताना आपण खरोखर कमी किंमत दिली आहे आणि त्यामुळेच आपल्यला येथे 376 25 इतके फेवरेबल व्हॅरियन्स मिळाले आहे म्हणून टोटल कॉस्ट व्हॅरियन्स हे 376 25 इतके आहे वापरात कुठलाच फरक येणार नाही पण आपण जेव्हा साहित्य वापरण्याच्या भिन्नतेची गणना केली तेव्हा आपल्याला आढळले की हा फरक 90 प्रतिकूल आहे तर याचा अर्थ असा होतो की आपण किंमत नियंत्रित केली स्टँडर्ड जी कि आपण बाजारात दिली ती कदाचित खरेदी विभागाच्या कार्यक्षमतेमुळे आपण ती कमी दिली व आपण शेवटी ३७६ या फेव्हरेबल व्हॅरिएंट्स वर आलो या ठिकाणी हे ३७६ असेच राहू शकते पण जेव्हा आपण मटेरियलच्या वापराकडे वळूयात तेव्हा आपल्यला असे दिसून येईल कि हे मटेरीअल व्हॅरियन्स निगेटिव्ह झाले आहे ते म्हणजे ९०विपरीत उलट इनपुट B अनुकूल आहे तर इनपुट A 120 प्रतिकूल आहेB 30 अनुकूल आहे तर निव्वळ सामग्री वापर व्हॅरियन्स हे ९० असेल तर आपण याला ९० प्रतिकूल असे म्हणू शकतो B नियंत्रणामध्ये आहे A नियंत्रणामध्ये नाही A चा वापर जास्त झाला आहे तर आता त्यामागचे कारण शोधले पाहिजे A या सामग्रीचा वापर का वाढला आहे हे पुन्हा तपासून पहावे लागेल कदाचित आपण स्वस्तात माल खरेदी करण्यामागचे हे कारण असू शकतेकारण जर तुम्ही या फरकाकडे पाहिलंत त्याला मोजलत A साठी त्याची एकूण मोजणी केलीत तर ती 198 75 इतकी येईल पण दुसरी बाबतीत मटेरियल B साठी 575 फेव्हरेबल असेल तर आपल्याला कल्पना आलीच असेल कि मटेरियल A हा अपराधी आहे याठिकाणी मटेरियल A च्या इनपुट मध्ये काहीतरी गडबड आहे आपण साहित्य A च्या खरेदीसाठी देखील जास्त किंमत दिली उच्प्रतीच्या सामग्रीचा वापर केला 800 किलोग्रामच्या मालाच्या प्रमाणित इनपुटच्या तुलनेत आपण 30 किलो अधिक वापरले आहेत जे 830 किलोग्राम आहे व A ची निव्वळ व्हॅरियन्स नकारात्मक झाले ते १२० इतके आहे B च्या बाबतीत ते नियंत्रणात राहिले आपण पाहू शकता ती आहे ५७५ जी कि अनुकूल आहे तर या प्रकरणात B साठी किंमतींचे अंतर देखील नियंत्रणाखाली आहे युसेज व्हॅरियन्ससुद्धा फेव्हरेबल व नियंत्रणात आहेत एकूण आवश्यकता १२०० किलो आपण प्रत्यक्षात १९००किलोचा वापर केला आहे हा फरक B च्या बाबतीत अनुकूल आहे पण उत्पादन A च्या बाबतीत काहीतरी गडबड आहेआपल्याला दोन्ही बाबतीत तपासून पाहावे लागेलकिमतीच्या व प्रमाणाच्या बाबतीत सुद्धा मग दोन्ही ठिकाणी नकारात्मक तफावत का आहे हे सुधारण्याचा प्रयत्न करा व कोण जबाबदार आहे याची माहिती घ्या खरेदी विभागाने जास्तीची रक्कम देऊन खरेदी केली आहे का किंवा जास्त रक्कम खर्च करूनसुद्धा मटेरियल A साठी निकृष्ट दर्जाची सामग्री खरेदी केली जर योगायोगाने घडल्यासआपण पुढच्या वेळी इनपुट A चे मानक बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे किंवा आपल्याला प्रत्यक्षत काहीतरी करावे लागेल कारण या भिन्नतेच्या विश्लेषणाचा अंतिम हेतू कामगिरी उंचावण्यासाठी आहे ते म्हणजे प्रमाणित व प्रत्यक्ष कामगिरी होय किंवा एकमेकांशी निगडित आता आपण इतर दोन व्हॅरियन्सबद्दल चर्चा करूयात मटेरियल मिक्स् व्हेरिएन्स सुद्धा ६८ ऍडव्हर्स आहे फार मोठी रक्कम नाही परंतु तरीही ते नकारात्मक व्हेरिएन्स आहेत मिश्रणाचे वास्तविक वजन प्रमाण 2020 किलो इनपुट A व B च्या २००० किलो च्या विरुद्ध हे आपल्यला शोधावे लागेल अश्याच प्रकारे जेव्हा आपण मटेरियल इल्ड व्हॅरियन्स बोलता कारण उत्पन्नातील फरक म्हणजे मुळात वास्तविक उत्पन्न आणि प्रमाणातील उत्पन्नाची तुलना असतेतर याचा अर्थ असा होतो की आपण दिलेले २००० किलो हे प्रमाण इनपुट त्यातून आपल्याला १५ टक्के वेस्टेज वगळून १७०० किलो आउटपुट अपेक्षित असते या प्रकरणात आपण 2020 किलोचे उत्पादन दिले होते व त्याच प्रमाणात म्हणजेच 1717 किलो उत्पादन अपेक्षित होते जे आतापर्यंत झाले नाही वास्तविक आउटपुट हे इनपुट सारखेच किंवा एकाच प्रमाणात राहिले पण इनपुट तरीदेखील बदलले व जेव्हा आपण वास्तविक आउटपुट बद्दल बोलतो तेव्हा आपण वास्तविक आउटपुट शोधण्याचा प्रयत्न करतो वास्तविक आउटपुट हे १७०० किलो आहे जे कि २००० किलोचे इनपुट आहे परंतु जेव्हा आपण इनपुट 2000 ते 2020 किलो पर्यंत वाढवता तेव्हा आउटपुट देखील 1717 किलो पर्यंत जायला हवे होते परंतु तसे झाले नाही त्यामुळे उत्पन्नावरही परिणाम झाला म्हणजे इनपुट A च्या साहित्याच्या बाबतीत काही समस्या आहे कारण मोठी रक्कम त्यावर खर्च झाली आहे वापरलेले प्रमाण देखील खूप जास्त आहे आणि इनपुटसाठी जास्त रक्कम वापरल्यानंतरही आपले उत्पादन त्या प्रमाणात झाले नाही म्हणून याचा अर्थ असा आहे की आपल्याला अडचणी शोधाव्या लागतील की तिथे अडचण कोठे आहे आणि मुख्यत्वे समस्या इनपुट A बरोबर आहे म्हणून आपल्याला ती खरेदी विभागातील लोकांकडून तपासून पहावे लागेल उत्पादन विभागाच्या लोकांशी संपर्क साधावा लागेल आणि जर लोकांचे दोन्ही संच असे म्हणतात की उत्पादन A मानक किमतीवर उपलब्ध नाही पण जास्त किमतीवर आहे इनपुट आऊटपुट प्रमाण हे स्टँडर्ड सेटिंग समितीच्या अपेक्षेप्रमाणे नाही तो वेगळा आहे पण म्हणूनच आपण आपल्या मानकांमध्ये सुधारणा करू शकतो किंवा हि तिसरी शक्यता आहे कि आपण मटेरियल A ला बदलून इतर काही पर्यायांचा विचार करू शकतो जेणेकरून नियंत्रणाखालील येईल आउटपुट सुद्धा नियंत्रणात येईल या किंमती किंवा वापर किंवा प्रमाण या दोन्ही गोष्टींमुळे त्यांना कोणतीही समस्या उद्भवणार नाही आणि आपली किंमत बदल देखील नियंत्रणात असेल तर हे ५ व्हॅरियन्सस आहेत मी तुम्हाला या व्हॅरियन्सच व्ह्सलेशन कस करायचं हे हि सांगितलं आता मला वाटत कि तुम्ही स्टँडर्ड कॉस्टिंगच्या बाबतीत खूप स्पष्ट असाल त्याचा वापर कसा होतोत्याचा प्रभावी व्यवस्थापनामध्येय कशाप्रकारे वापर केला जातो प्रभावी व्यवस्थापनातं निर्णय घेण्यासाठी आणि अनुकूल किंवा प्रतिकूल प्रकारांच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठीस्टँडर्ड कॉस्टिंग हे एक अत्यंत महत्वाचे साधन मानले जाते कारण प्रत्येक संस्थेतील प्रत्येक व्यवस्थापनाचा हेतू असा असतो की जेव्हा आपण कोणत्याही गोष्टीसाठी मानक ठरवतो आपण ती मानके गाठली पाहिजेत आणि दोन कामगिरीमध्ये बदल असल्यास त्यामागील कारणांचा शोध घेतला पाहिजे आणि ती कारणे निश्चित करणे आवश्यक आहे जेणेकरून मानक आणि वास्तविक कामगिरीमधील अंतर एकतर ते 0 असेल किंवा जर ते तेथे असेल तर आपल्याकडे हे किमान असेल मी तुम्हाला मागील वर्गात सांगितले की आपण कमीतकमी थ्रॅश होल्ड पातळी निश्चित केली आहे ५ ते १० टक्क्यांपर्यंतच्या तफावतील आपण दुर्लक्षित करू शकतो कारण ते अपेक्षितच असतात किंवा एका परिपूर्ण अश्या परिस्थिती २५०० पर्यंतचे तफावत हि दुर्लक्षित केली जाऊ शकतेपण त्यापेक्षा जास्त झाल्यास आपल्याला त्यांचे विश्लेषण करावे लागेलअंतर्गत किंवा बाह्य कोणत्याही संघटनेत कोणतेही ऑपरेशन करण्याची किंमत नेहमीच मूल्य किंवा किंमतीपेक्षा कमी असणे आवश्यक आहे किंवा आपण असे म्हणू शकता की आपण त्यासाठी लागणार आहोत तर खर्च आणि लाभ खर्च हा नेहमीच फायद्यापेक्षा कमी असणे आवश्यक असते आणि या प्रकरणात जर मटेरियल मिक्स व्हेरिएन्स 22 प्रतिकूल किंवा उत्पन्नातील फरक केवळ 68 प्रतिकूल आहे तर ते उंबरठा स्तरापासून सुरू होऊ शकते म्हणून आपण या व्हॅरियन्ससकडे दुर्लक्ष करू कारण आपण या भिन्नतेचे विश्लेषण करणे सुरू केल्यास या विश्लेषणामधून आपल्याला मिळणारा फायद्यांच्या तुलनेत तफावत जास्त असेल व विश्लेषणाची किंमत जास्त असेल म्हणून नेहमी असे विश्लेषण टाळण्यासाठी कमी जास्त खर्च होतो आणि शेवटी ते कोणत्याही संस्थेचे हित नाही आरंभ पातळी हि ठरलेली आहे ती प्रत्येक व्यवस्थापनाच्या खर्च व फायदा लक्षात ठेऊन चालू केली गेली आहे व कि मॅनेजमेन्ट अकाउंटिंगचा मंत्र आहे आपण कोणताही निर्णय घेताना नेहमीच खर्च आणि लाभ लक्षात ठेवा आपण त्या निर्णयाची अंमलबजावणी करू पण जर ते होणार नाही तर आपण त्या निर्णयाकडे दुर्लक्ष करू आपण ती कल्पना सोडून देऊ तो निर्णय सोडून देऊ म्हणूनच आतापर्यंत आपण भिन्न पध्दतींच्या संदर्भात स्टँडर्ड कॉस्टिंगवर चर्चा केली आहे कारण विश्लेषणासाठी मटेरियल व्हेरिएन्सेस खूप महत्वाचे आहेत मी तुम्हाला पूर्वी सांगितल्याप्रमाणे उत्पादन खर्चाच्या एकूण 50 ते 60 टक्के वस्तूंचा खर्च कुठेतरी असतो आणि उदाहरणार्थ जर ते 50 टक्के इतके तर आपण केवळ 10 टक्के सामग्री खर्च कमी करू शकतो आपण उत्पादनाची एकूण खर्च 5 रुपयांनी कमी करू शकतो५ रुपय मोठी रक्कम आहेजरी पुन्हा अडीच रुपयांपेक्षा पाच टक्क्यांनी ते खूप मोठी रक्कम आहे तर आपण ते आपल्या फायद्यामध्ये जोडू शकता किंवा आपण उत्पादनाची किंमत कमी करू शकता आपला बाजाराचा वाटा वाढवू शकता आणि त्याद्वारे आपला एकूण नफा वाढवू शकता म्हणून या प्रकरणात आपल्याला त्याबद्दल चर्चा करावी लागेल किंवा या सर्व व्हॅरिन्ससच्या तपशीलांसह तपशीलवार चर्चा करण्याची गरज आहे म्हणून मी आपल्याशी या 5 रूपांवर चर्चा करीत आहे आणि ही व्हॅरिन्स कशी सत्यापित करावी हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न केला मटेरियल कॉस्ट मटेरियल वापर आणि मटेरियल प्राइज व्हेरिएशनच्या समान आहे आणि मटेरियल वापर मटेरियल मिक्स आणि मटेरियल उत्पन्नाच्या प्रकारांइतके आहे म्हणून मटेरियल वॅरियन्सस संधर्भात आता आपण इथे थांबतोयत आता पुढचा भाग म्हणजे कामगार वॅरियन्स विश्लेषण करणे कारण उत्पादनाच्या एकूण खर्चाचा दुसरा घटक म्हणजे कामगार दुसरा घटक म्हणजे श्रम मजुरीची किंमत ही जवळपास १५ ते २० आहे तर काही बाबतीत ही २५ टक्के आहे म्हणून भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील युनिटमध्ये जिथे काही आधारावर पगार दिला जातो आणि त्यांना त्या खर्च सोबत जुळवून घ्यावे लागते आणि बाजारपेठेतील इतर अनेक किंमतीशी जुळवून घ्यावे लागते किंवा किंमत किंवा वेतन दिले जाते किंवा आपण कायमस्वरुपी कर्मचार्यांना दिलेला पगार एकूण रकमेपेक्षा थोडा जास्त असतो तर कधीकधी तो उत्पादनाच्या एकूण खर्चाच्या 25 टक्क्यांपर्यंत पोहोचतो एकूण खर्चाचे हे पुढील घटक आहे या घटकाचे प्रॉडक्ट हे कामगार खर्च आहे त्या कामगार खर्चाची आपण तपासणी करू आणि आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करू की कामगारांचे व्हॅरियन्स कसे शोधावे आणि कामगार व्हॅरियन्स कशी नियंत्रित करावी व याचे विश्लेषण कसे करावे तर आता आपण पुढे जाऊ आणि कामगा रव्हॅरियन्स कसे मोजावे याविषयी आपल्याला कोणती सूत्रे उपलब्ध आहेत हे शोधण्याचा प्रयत्न केला करू प्रक्रिया समान आहे श्रम भिन्नतेचे विश्लेषण करण्याची प्रक्रियादेखील सामग्रीच्या भिन्नतेचे विश्लेषण किंवा गणना करण्याच्या प्रक्रियेप्रमाणेच आहे मटेरियल व्हॅरियन्स मध्ये आपण 5 रूपे व्हॅरियन्स मटेरियल कॉस्ट व्हॅरियन्स मटेरियल प्राईझ व्हॅरियन्स मटेरियल कोन्टिटी व्हॅरियन्स मटेरियल मिक्स्ड व्हेरियन्स आणि मटेरियल उत्पन्नाचा फरक या प्रकरणात देखील देखील समान श्रमाची 5 रूपे आहेत फक्त शब्दांच्या माध्यमातून त्यांची मोजणी करूया मोठ्या प्रमाणावर एकूण अटी आणि शब्दाचा संच समान असेल तर आपण केवळ या प्रकरणात कामगारांसह सामग्रीची जागा घेता म्हणून जेव्हा आपण या व्हॅरियन्सचे विश्लेषण करणार आहोत तेव्हा आपण पुन्हा 5 व्हॅरियन्स मोजणार आहोत ती म्हणजे श्रम खर्चाचे भिन्नता पहिले म्हणजे कामगारांच्या किंमतीतील भिन्नता म्हणजे मजुरीचा दर म्हणजे एलआरपीव्ही म्हणून आपण येथे कॉल करतो ते एक मटेरियल नाही येथे मटेरियल किंमतीत तफावत आहे हे आपण कामगार किंवा आपल्या इतर कर्मचार्यांना कोणत्या दराने अदा करतो किंवा ब्लू कॉलर कर्मचारी असू शकतो सामग्री खर्च इथे कामगार खर्च आहे त्यांची मटेरियल प्राईझ वेतन भिन्नतेचा कामगार दर करणं वापर देखील कुठेतरी कार्यक्षमतेशी जोडलेला आहे तिथे हे मटेरियल मिक्स व्हॅरियन्स होते इथे ते लेबर मिक्स व्हॅरियन्स आहे किंवा गॅंग कंपोझिशन व्हॅरियन्स आहे तेथे मटेरियल इल्ड व्हॅरियन्स होत इथे लेबर इल्ड व्हॅरियन्स आहे यादरम्यान आपण कामगारांची कार्यक्षमता मोजण्यासाठी एका व्हॅरियन्स ची मोजणी केली आहे आणि ते म्हणजे LITV व्हॅरियन्सलेबर इडल टाइम व्हॅरियन्स का व कधी हे व्हॅरियन्स मोजावा लागतो व का आवश्यक असते वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये असे आहे की काही वेळा कामगारांचा काळ हा चंगळ जातो पण उत्पादनक्षम नसतो कामगार दोन कारणांमुळे असफल होऊ शकतो पाहिलं ते कार्यक्षम व प्रामाणिकपणे कामगार आहेत पण त्यांचे काम न करता वेळ मारत आहेत यावेळी आपण त्यांच्या कामाचा मोबदला देत असतो पण त्याचा उपयोग काही नाही त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह आहे किंवा त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाला आहे दुसरे एक अनियंत्रित कारण आहे उदाहरणार्थ जर कारखाण्यात काही घडले कारखाण्यात जर मजूर उपलब्ध आहे परंतु वीज येथे उपलब्ध नाही मग आपण अपेक्षा करतो किंवा आपण सुरुवातीलाच अंदाज बांधतो की वीज 20 तास उपलब्ध होईल परंतु ती दिवसातील केवळ 18 तास उपलब्ध होते म्हणजे श्रम उपलब्ध आहेत शक्ती नाही तर हे अनियंत्रित कारण आहे तर या परिस्थितीत कोणतेही संस्था कामगारांविरुद्ध कार्यवाही करणार नाही कारण एका कारणामुळे त्या कार्यक्षमतेवर नकारात्मक परिणाम झाला आहे आणि ती म्हणजे निष्क्रिय वेळ परंतु निष्क्रीय वेळ हा श्रम निष्कर्ष असल्यासारखे तुम्ही म्हणू शकता असे काही नाही तर ते एखाद्याच्या नियंत्रणाबाहेरचे घटक आहे तर आपल्याला निष्क्रिय वेळ म्हणजे काय हे शोधून काढावे लागेल उदाहरणार्थ आपण कामगार कार्यक्षमतेच्या भिन्नतेची गणना केली आणि आपण निष्क्रिय वेळ वजा असे म्हटले नाही तर त्या प्रकरणात फरक काय असेल हे नकारात्मक होते कारण अपेक्षित प्रमाणित कार्यक्षमता काहीतरी वेगळी होती जेव्हा वास्तविक खाली येईल तेव्हा आपण सांगाल की भिन्नता नकारात्मक आहे आणि जेव्हा ती नकारात्मक असेल तेव्हा आपण आपला वेळ कामगारांना दोष देण्यात घालू की ते सहकार्य करीत नाहीत व ते त्यांचा वेळ वाया घालवत आहेत आणि ते मनापासून कार्य करीत नाहीत तर त्या प्रकरणात सर्वप्रथम तुम्ही कामगारांच्या कार्यक्षमतेच्या भिन्नतेची गणना करा आणि कामगार कार्यक्षमता भिन्नता हे मोजताच मुळात ते प्रमाणित गुणोत्तराणे गुणाकार करा मी येथे सूत्र सांगतो स्टँडर्ड रेट गुणिले स्टँडर्ड टाइम वजा अक्चुवल टाइम अक्चुवल टाइम मधून तुम्हाला इडल टाइम हे कस पाहायचं मटेरियल व्हॅरियन्स संधार्बत हे MCV MPV MUV या परिस्थिती तुम्ही काय कराल लेबर क्वास्ट व्हॅरियन्स हे LRPV LEV लेबर इफिशिएन्सी व्हॅरियन्स यांच्या सामान आहेलेबर रेट ऑफ पे व्हॅरियन्स लेबर इफिशिएन्सी व्हॅरियन्स जवळजवळ दोन्ही गोष्टी एकसारख्याच आहेत तर लेबर कॉस्ट व्हॅरियन्स हे कामगार किंमत आणि कामगार कार्यक्षमतेच्या समान असणे आवश्यक आहे परंतु जेव्हा आपण असे म्हणता की जेव्हा आपण वजाबाकी केली तेव्हा निष्क्रिय वेळेची समस्या होती तेव्हा आपण येथे काय कराल आपण या कार्यक्षमतेच्या वेळेपासून आणि कार्यक्षमतेच्या भिन्नतेपासून निष्क्रिय वेळ वजा कराल आणि ही रक्कम वजा करताना कार्यक्षमतेचे भिन्नता बदलेल आणि नंतर आपण ती येथे जोडाल म्हणजे LITV लेबर इडल टाइम व्हॅरियन्स नंतर या तिघांची बेरीज लेबर कॉस्ट व्हॅरियन्स समान असेल आपण हे वेगळे का करतो आपण हे वजा का करतो केवळ शोधण्यासाठी किंवा हायलाइट करण्यासाठी की कार्यक्षमतेवर कुठलाच परिमाण होत नाही कारण कामगाराची उत्पादकता नसल्यामुळे परंतु काही अतिरिक्त नियंत्रणीय कारणांमुळे त्याचा परिणाम होतो तर याचा अर्थ असा नाही की आपण आपल्या कामगाराला आग लावा किंवा आपण गृहित धरू नये किंवा कामगारा बेजबाबदार किंवा अव्यावसायिक आहे याचा आपण गैरसमज करु नये आणि नंतर आपण कामगार कार्यक्षमतेबद्दल बोलू कामगारा कार्यक्षमता एलईव्हीच्या समान असणे आवश्यक आहे लेबर मिक्स व्हेरियन्स आणि लेबर यील्ड व्हेरियन्सच्या समान असणे आवश्यक आहे लेबर मिक्स व्हेरिएंट आणि लेबर यील्ड व्हेरियन्स हे आहे मटेरियल व्हॅरियन्स मध्ये काय होते मटेरियल युसेज व्हॅरियन्स मटेरियल युसेज व्हॅरियन्सकिती होती ते म्हणजे मटेरियल मिक्स्ड व्हेरिएन्स मटेरियल इल्ड व्हेरिएन्स तर ही व्हेरिएन्स जवळपास एकसारखीच आहेत मी तुम्हाला सुरुवातीस सांगितल्याप्रमाणे दुस या प्रकरणात पहिल्या शब्दात शब्द सामग्री पुनर्स्थित करावी लागेल मोठ्या प्रमाणावर आपण या व्हेरिएन्स मोजल्यास आपण येथे एक जोडत आहोत तो म्हणजे एलआयपीव्ही आणि कामगारांच्या कार्यक्षमतेवर नकारात्मक परिणाम झाला आहे हे शोधण्यासाठी असे का झाले आहे कामगार हे अव्यावसायिक होते आणि ते नियंत्रणीय घटक होते आणि आपण त्यावर नियंत्रण ठेवले नाही का किंवा कामगार प्रामाणिक होते ते उपलब्ध होते परंतु कारण बेकायदेशीर आहे कारण वीज उपलब्ध नाही किंवा कधीकधी कोणतीही सामग्री उपलब्ध नसते तर जेव्हा शक्ती नसते कोणतीही सामग्री उपलब्ध नसते कामगार काय करेल ते येतील कामाच्याठिकाणी बसतील आणि मग ते परत जातील म्हणून आपण येथे गणना करू शकणारा आणखी एक व्हॅरियन्स म्हणजे आपण एलआयपीव्ही म्हणून ओळखतो परंतु इतर व्हॅरियन्स तुलनेत समान आहेत किंवा याचा अर्थ असा की जर आपण या सामग्रीच्या व्हॅरियन्सशी तुलना केली तर आपण फक्त कामगारांतील शब्दासह शब्द सामग्रीची जागा घेत आहात आणि इतर सारखेच आहेत मटेरियल कॉस्टमध्ये देखील फरक आहे तो मजुरीच्या किंमतीत भिन्नता आहे मटेरियल प्राइस व्हेरिएन्स आहे येथे पे व्हेरिएशनचा कामगार दर आहे येथे मटेरियल युसेज व्हारेन्स आहे लेबर इफिशियंस व्हॅरियन्स आहे येथे एक मटेरियल मिक्स व्हॅरियन्स आहे ते लेबर मिक्स किंवा गॅंग कंपोझिशन लेबर आहे आणि नंतर तेथे मटेरियल इल्ड लेबर आहे आणि येथे लेबर इल्ड लेबर आहे म्हणून सर्व लेबर समान आहेत आणि आता आपण या व्हॅरियन्स गणना कशी करावी याबद्दल शिकू या व्हॅरियन्स गणना कशी करावी या व्हॅरियन्स मोजण्यासाठी कोणती मानक सूत्रे उपलब्ध आहेत आणि नंतर आम्ही काही प्रकरणे काही अडचणी किंवा काही प्रकरणांवर चर्चा करू जेणेकरून याव्हॅरियन्स विश्लेषण कसे करावे हे आपणास कळू शकेल चला व्हेरिएन्सची गणना कशी करावी हे याबद्दल जाणून घेऊ मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रथम व्हॅरियन्स म्हणजे लेबर कॉस्टचे व्हॅरियन्स मुळात लंबे प्राईझ व्हॅरियन्स काय आहे स्टँडर्ड कॉस्ट ऑफ लेबर वजा अक्टयुअल कॉस्ट ऑफ लेबर आहे हे लेबर कॉस्ट व्हॅरियन्स आहे सोपे आहे आणि आता पुढील व्हॅरियन्स म्हणजे वेतन भिन्नता एलआरपीव्हीचा कामगार दर एलआरपीव्ही वेतन भिन्नतेचा कामगार दर वेतन भिन्नतेच्याकामगार दराची गणना करण्यासाठी आता त्या प्रकरणात काय होते ते वास्तविक प्रमाण होते आता अपण येथे प्रति तास वास्तविक वेळ गुणिले मानक दर लिहू आपल्याला वेळ दिला तर ते युनिट्सवर अवलंबून असते हे दर तासाला असू शकते दररोज असू शकते दर आठवड्याला असू शकते दरमहा असू शकते आपल्याला दिलेल्या वेळेच्या त्या युनिटच्या आधारे ते घ्यावे लागेल तर दर तासाला प्रति तास वजाच्या किमान दरासाठी वास्तविक दर तिथे आपण जे करत होतो ते प्रति युनिट कमी किंमतीच्या वास्तविक किंमतीची वास्तविक किंमत आणि युनिटची वास्तविक किंमत म्हणजे कामगार कार्यक्षमता भिन्नता कामगार कार्यक्षमतेच्या भिन्नतेच्या बाबतीत आपण येथे जे काही कराल ते म्हणजे वास्तविक दर प्रति तास गुणिले वास्तविक वेळ म्हणजे वास्तविक आउटपुट वजा वास्तविक वेळ वजा करणे हे 3 व्हॅरियन्स आहेत आणि नंतर कामगार निष्क्रिय वेळ भिन्नता LITV तर कामगार निष्क्रिय वेळेच्या भिन्नतेची गणना करण्यासाठी आपण प्रमाण दर एलआयटीव्हीने गुणाकार फॉर्म्युला असामान्य निष्क्रिय वेळ वापरू यानंतर आपण लेबर मिक्स किंवा गॅंग कंपोझिशन बदल आणि लेबर इल्ड व्हॅरियन्सची गणना करू जेणेकरून गॅंग कंपोझिशन व्हॅरियन्स किंवा लेबर मिक्स व्हॅरियन्स भिन्न परिस्थिती आहे कारण आपण पाहिले की मटेरियल मिक्स प्रकारांमध्ये 3 भिन्न परिस्थिती आहेत येथे देखील लेबर मिक्समधील भिन्नता किंवा गँग कंपोझीय प्रकारात आपल्याला पुन्हा ३ ते ४ परिस्थिती आहेत आणि आपल्याला३ ते ४ सूत्रे वापरावी लागतील आणि लेबर इल्ड व्हॅरियन्स शोधण्यासाठी आपल्याला वेगळा फॉर्म्युला वापरावा लागेल तर ती सूत्रे तपशीलवार आहेत ती लेबर मिक्स व्हॅरियन्स आणि लेबर इल्ड व्हॅरियन्स आहे ज्याची आपण चर्चा करू किंवा आपण शिकू किंवा पुढील वर्गात आपल्याला कळेल आणि त्यानंतर आपण काही समस्या सोडवू खूप खूप धन्यवाद